नमस्कार तर गेल्या वर्गात आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या काही प्रमुख गुणधर्मांविषयी चर्चा करीत होतो या वर्गातही आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या काही महत्त्वपूर्ण गुणधर्मांवर चर्चा करण्यासाठी आपला प्रवास सुरू ठेवू लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या गुणधर्मांशी संबंधित मागील वर्गात आपण काय चर्चा केली ते पाहूया आपण लिनिअरिटी बद्दल चर्चा केली म्हणून आपण f1 आणि f2 चे लॅपलास ट्रान्सफॉर्म F1 आणि F2 असेल हे सिद्ध केले तर त्यांचे लिनिअर कॉम्बिनेशन a1f1ta2f2t असे असेल आपण लिनिअर संज्ञाचे लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यास आपल्याला मिळेल La1f1ta2f2ta1F1sa2F2s त्याचप्रमाणे स्केलिंगसाठी f लॅपलास ट्रान्सफॉर्म असेल Lf 1aFsa आता टाइम शिफ्टच्या बाबतीत जर आपला सिग्नल काही वेळ बदलत असेल तर a म्हणा त्या फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म e asF असेल तर या तिघांवर आपण शेवटच्या वर्गात चर्चा केली आता फ्रिक्वेन्सी शिफ्ट बद्दल बोलू आता F हे f चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे तर e atf चे लॅपलास असेल Le atf0e atfte stdt0fe satdtFsa Le atf Fsa तर आपण म्हणू शकता की फ्रिक्वेंसी शिफ्टच्या बाबतीत प्रत्येक s च्या जागी sa बदलून f च्या लॅपलास ट्रान्सफॉर्ममधून Le atf प्राप्त केले जाऊ शकते तर या विशिष्ट गुणधर्मास फ्रिक्वेंसी शिफ्ट किंवा फ्रिक्वेंसी अनुवाद असे म्हणतात आता एक उदाहरण घेऊ आपल्याला माहिती आहे cos wt ⇔ss2w2 आणि sin wt ⇔ws2w2 आता जर आपण शिफ्ट गुणधर्म वापरत आहोत तर आपल्याला डॅम्प्ड साइन आणि कोसाइन फंक्शनच्या डॅम्प्ड सायनोसॉइडस् चे लॅपलास ट्रान्सफॉर्म प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे आपण cos wt किंवा sin wt e at सह गुणाकार करीत आहोत तर त्याचे लॅपलास ट्रान्सफॉर्म s च्या जागी sa बदलून दिले जाऊ शकतात तर Le atcos wt sasa2w2 Le atsin wt wsa2w2 आता टाइम डिफरंशिएशन बद्दल आपण चर्चा करूया जर F हे f चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे तर आपल्याला त्यातील डेरिव्हेटिव्ह् म्हणजेच Ldfdt चे लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधणे आवश्यक आहे म्हणून आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मची मानक व्याख्या म्हणून वापरतो Ldfdt0 dfdte stdt आता आपण या विशिष्ट प्रकारचा इंटिग्रल निराकरण कसा कराल आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स पद्धत वापरू या इक्वेशनचे इंटिग्रल शोधण्यासाठी आपण तेच गुणधर्म वापरू तर मग u e−st du −se−st dt आणि dv dfdt dt df v f मग Ldfdtfte st।0 0 ft se stdt 0 f0 s0 fte stdtsFs f Ldfdt sFs f तर आता तशाच प्रकारे आपण f चे सेकंड डेरिव्हेटिव्ह देखील घेऊ शकता तर तुम्हाला मिळेल Ld2fdt2 Ld2fdt2sLf f0ssFs f f0 s2Fs sf f0 Lf s2Fs sf f0 अशाच प्रकारे सुरू ठेवल्यास आपण अधिक सामान्य लॅपलास ट्रान्सफॉर्म तयार करू शकता जे f च्या nth डेरिव्हेटिव्हसाठी आहे जे आपण असे लिहू शकता Ldnfdtn snFs sn 1f sn 2f0 s0fn 10 शून्यावर डेरिव्हेटिव्ह होणारे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह चे व्हॅल्यू आणि डेरिव्हेटिव्ह n 1 च्या व्हॅल्यूपर्यंत येथे शून्यावर डेरिव्हेटिव्ह आहे तर लॅपलास ट्रान्सफॉर्म dnfdtn शोधण्यासाठी हे आपले जेनेटिक इक्वेशन आहे आता आपण टाईम इंटिग्रेशन बद्दल बोलूया आता F हे f चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे नंतर लॅपलास ट्रान्सफॉर्मचे इंटिग्रल आहे L0tftdt0 0tfxdxe stdt याला इंटिग्रेट बाय पार्ट्स करण्यासाठी आपण समजू u0tfxdxduftdt आणि dve stdtv 1se st म्हणून जेव्हा आपण इंटिग्रेशन बाय पार्टस् चे गुणधर्म वापरता तेव्हा आपल्याला फंक्शन मिळेल L0tftdt0tfxdxdt 1se stdt।0 0 1se stftdt आता जर आपण हे विशिष्ट इक्वेशन काळजीपूर्वक पाहिली तर t संज्ञा इन्फिनिटीकडे वळते तेव्हा काय दिसेल आपण या इक्वेशनमध्ये असलेल्या पहिल्या क्रमबद्दल पहिल्या इक्वेशनबद्दल बोलूया इक्वेशनच्या उजवीकडील पहिल्या क्रमसाठी t ∞ येथील संज्ञाचे मूल्यांकन केल्यास e−s∞ मुळे शून्य उत्पन्न होते आणि t 0 येथे त्याचे मूल्यांकन केल्यास 1s00fxdx0 प्राप्त होते अशा प्रकारे प्रथम संज्ञा शून्य आहे शेवटी आपल्याकडे जे शिल्लक आहे ते L0tftdt1s0 e stftdt1sFs L0tftdt 1sF आता फ्रिक्वेन्सी डिफरंशिएशन बद्दल चर्चा करूया जर F हे f चे लॅपलास ट्रान्सफॉर्म असेल तर Fs0fe stdt s च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह करणे dFds0ft te stdt0 tfte stdtL tf तर Ltf dFds अधिक सामान्य करण्यासाठी आपण असे लिहू शकता LtnfndnFdsn हे इक्वेशन आपल्याला फ्रिक्वेन्सी डिफरंशिएशन गुणधर्म देईल आता समयोचितपणा बद्दल चर्चा करू जर फंक्शन f हे नियतकालिक फंक्शन जे आकृतीमध्ये दर्शविले आहे ते नियतकालिक t सह असते तर त्या टाईम शिफ्ट फंक्शनची बेरीज म्हणून प्रस्तुत केली जाऊ शकते कसे आपल्याला पुढील ओळीत पाहूया म्हणजे आपल्याकडे हे फंक्शन असल्यास आपण या नियतकालिक फंक्शनला तीन भागांमध्ये विभागू शकता तर एक म्हणजे f1 ज्याचा कालावधी 0 ते t आहे दुसरे म्हणजे f2 ज्याचा कालावधी t ते 2t दरम्यान आहे आणि तिसरा कालावधी 2t ते 3t दरम्यान आहे जर आपण फंक्शन संकलित करत असाल तर ftf1tf2tf3t आपण वरील इक्वेशन स्टेप फंक्शन च्या बाबतीत लिहू शकता ftf1tf2tf3t f1tf1t Tut Tf1t 2Tut 2T आता जर तुम्हाला नियतकालिक फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यास सांगितले गेले जे F आहे आपण काय लिहाल आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मचे फंक्शन f1 म्हणजे F1 लिहाल मग आपण टाइम शिफ्ट गुणधर्म वापरू आणि दुसर्या टर्मचे लॅपलास ट्रान्सफॉर्म लिहू जे F1se Ts होईल तिसर्या टर्म साठी ते F1se 2Ts होईल आणि वगैरे तुम्हाला शेवटी इक्वेशन मिळेल FsF1sF1se TsF1se 2TsF1se 3Ts F11e Tse 2Tse 3Ts म्हणून आता जर आपण मालिकेची बेरीज केली तर 1x2x3 11 x if । x । 1 म्हणून आता आपण हे विशिष्ट गुणधर्म वापरल्यास आपण फक्त लिहू शकता FsF11 e Ts तर मग आपण यातून काय निरीक्षण करू शकतो आपण हे पाहू शकतो की F1 हे f1 चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे म्हणजेच ते केवळ त्याच्या पहिल्या कालावधीत परिभाषित फंक्शन चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे आता आपल्याला काय मिळेल आपल्याला F शोधायचे असल्यास ते लॅपलास ट्रान्सफॉर्म हे संपूर्ण नियतकालिक फंक्शनचे F1 1 − e−T s ने विभाजित केले तर आपल्याला संपूर्ण नियतकालिक फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म मिळेल आता आपण दोन महत्त्वपूर्ण गुणधर्मांबद्दल चर्चा करूया प्रारंभिक व्हॅल्यू आणि अंतिम व्हॅल्यू प्रमेय फंक्शन चे प्रारंभिक आणि अंतिम व्हॅल्यू शोधण्यात हे दोन्ही प्रमेय अतिशय महत्त्वपूर्ण आहेत तर याचा अर्थ असा आहे की फंक्शनची व्हॅल्यू t बरोबर 0 आणि इन्फिनिटीतील फंक्शनची व्हॅल्यू शोधू आणि f म्हणजे F च्या लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या मदतीने आपण ही दोन्ही व्हॅल्यू थेट शोधू शकतो आपल्याला कसे मिळेल चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण Ldfdt फंक्शनचे डिफरंशिएशन गुणधर्म घेऊ तर आपण काय लिहितो आपण शून्यावर Ldfdt0dfdte stdt फंक्शनची व्हॅल्यू sFs वजा शिवाय काहीही नाही जर आपण s → ∞ केले तर वरच्या इक्वेशनमधील इंन्टीग्रँड डॅम्पिंग एक्सपोनेन्शियल घटकामुळे नष्ट होईल म्हणून जर आपण व्हॅल्यू इन्फिनिटी म्हणून ठेवली तर आपल्याला sFs f00 मिळते तर Ldfdt च्या उजवीकडील संपूर्ण इक्वेशन शून्य होईल जेव्हा ते शून्य होईल तेव्हा आपण त्यास फक्त sFs f00 म्हणून लिहू शकता किंवा ही व्हॅल्यू स्थिर व्हॅल्यू असेल तर आपण फक्त sFsf0 लिहू शकता या विशिष्ट गुणधर्मास प्रारंभिक व्हॅल्यू प्रमेय म्हणून ओळखले जाते आता अंतिम व्हॅल्यू प्रमेय बाबतीत आपण तेच गुणधर्म घेत आहोत म्हणजे sFs f0Ldfdt0dfdte stdt आता तर s → 0 आपण काय लिहू शकतो sFs f0dfdte0tdt0dff f हे शून्यावर फंक्शनची इन्फिनिटी वजा व्हॅल्यूवरील फंक्शनची व्हॅल्यू होईल आता आपल्याकडे दोन्ही बाजूंच्या शून्य फंक्शनची व्हॅल्यू आहे ते दोन्ही रद्द होतील तर शेवटी तुम्हाला काय मिळेल येथे फंक्शनची इन्फिनिटीवर व्हॅल्यू आहे sFs जर तुम्ही या दोघांची येथे तुलना करत असाल तर जेव्हा फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी असेल तर sFs आपल्याला प्रारंभिक व्हॅल्यू देईल अंतिम व्हॅल्यू f च्या बाबतीत इन्फिनिटी मर्यादा 0 कडे वळेल आणि जेव्हा मर्यादा s 0 असेल तेव्हा आपल्याला फंक्शन sFs ची व्हॅल्यू मिळेल तर जेव्हा आपण ते समजून घेऊ हे लक्षात ठेवू शकता की जेव्हा s इन्फिनिटीकडे वळतो म्हणजे आपणास मिळणारी व्हॅल्यू मुळ असेल आणि जेव्हा s 0 कडे वळेल आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल ते इन्फिनिटीवर आहे तर हे दोन अतिशय महत्वाचे प्रमेय आहेत परंतु अंतिम व्हॅल्यू प्रमेयाची स्वतःची मर्यादा आहे त्या मर्यादा काय आहेत अंतिम व्हॅल्यू प्रमेय फक्त तेव्हाच वैध असेल जेव्हा F चे सर्व पोलस् s प्लेनच्या डाव्या अर्ध्या भागात असतील पोलस् म्हणजे काय हे फंक्शन सांगू आपण फक्त भाजक घ्याल आणि ते 0 असे कराल आणि आपण या इक्वेशनचे रूट्स शोधण्याचा प्रयत्न करा हे सेकंड ऑर्डर इक्वेशन असल्याने आपणास s चे दोन रूट्स मिळतील म्हणून ते दोन रूट्स F च्या पोलशिवाय काहीच नसतील त्या रूट्सच्या व्हॅल्यू मध्ये काही नकारात्मक वास्तविक भाग आहेत की नाही हे आपल्याला पहावे लागेल जर पोलस्मध्ये नकारात्मक वास्तविक भाग असेल तर आपण फंक्शन F मध्ये अंतिम व्हॅल्यू प्रमेय लागू करू शकता या प्रकरणात एकमेव अपवाद असा आहे जेव्हा F चा सोपा पोलस् s बरोबर 0 इतका असेल म्हणजेच जर या इक्वेशनचे 1 द्वारा s सारखे आणखी एक घटक असतील तर आपला s बरोबर 0 च्या येथे एक पोल असेल तर अंतिम व्हॅल्यू प्रमेय शोधण्यात फक्त हाच अपवाद आहे आपल्याला या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेव्हा आपल्याला फंक्शनची अंतिम व्हॅल्यू शोधण्यास सांगितली जाते आता आपण उदाहरण घेऊ fte 2tsin 5t↔Fs5s2252 तर इन्फिनिटीवर f ची व्हॅल्यू लागू केल्यास अंतिम व्हॅल्यू प्रमेय होईल sFs s→05ss24s290 फंक्शन f मधून तुम्हाला काय दिसेल कारण फंक्शनमध्ये आपणास एक्सपोनेन्शियली क्षय घटक आहे तर अंतिम व्हॅल्यू नेहमी शून्य राहील आता आपण दुसरे उदाहरण घेऊ आपण फंक्शन घेऊया ftsin t↔Fs1s21 आता आपण अंतिम व्हॅल्यू प्रमेय लागू केल्यास sFs s→0ss210 पण हे चुकीचे आहे का कारण फंक्शन f म्हणजेच sin हे अधिक 1 आणि वजा 1 च्या दरम्यान नेहमीच ऑसीलेट करते आणि त्याला t इन्फिनिटीकडे वळणारी मर्यादा असणार नाही आता या प्रकरणात अंतिम व्हॅल्यू प्रमेय वापरले जाऊ शकत नाही कारण जर आपण या विशिष्ट सेकंड ऑर्डर इक्वेशनचे रूट्स असलेले पोलस् घेतले तर आपणास पोलची व्हॅल्यू s ±j दिसेल जी s प्लेनच्या डाव्या अर्ध्या भागामध्ये नसतील या दोन पोलला कोणतेही नकारात्मक वास्तविक व्हॅल्यू नाही याचा अर्थ असा की आपण या प्रकरणात अंतिम व्हॅल्यू प्रमेय लागू करू शकत नाही तर आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण अंतिम व्हॅल्यू प्रमेय कोठे लागू करू शकता जेथे आपण अंतिम व्हॅल्यू प्रमेय वापरू शकत नाही आपण सारांश देऊ शकता की साइनसॉइडल फंक्शनची अंतिम व्हॅल्यू शोधण्यात अंतिम व्हॅल्यू प्रमेय लागू होत नाही कारण हे फंक्शन ऑसीलेटरी स्वरूपाचे आहेत आणि अंतिम व्हॅल्यू नाहीत आता प्रारंभिक व्हॅल्यू आणि अंतिम व्हॅल्यू प्रमेय टाईम डोमेन त्याचबरोबर s डोमेनमधील मूळ आणि इन्फिनिटी यांच्यातील संबंध दर्शवतात हे दोन्ही प्रमेय लॅपलास ट्रान्सफॉर्मवर उपयुक्त तपासणी म्हणून देखील काम करतात तर आता काही उदाहरणे पाहू या जेणेकरुन आपण आतापर्यंत काय चर्चा करीत आहोत हे अधिक स्पष्टपणे समजू शकेल फंक्शन f आहे हे पाहू जे पल्स युनिट स्टेप आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन मधील युनिटचे संयोजन आहे आपण येथे लिनिअरिटी गुणधर्म वापरु आणि f च्या लॅप्लेस ट्रान्सफॉर्मची व्हॅल्यू शोधू तर लिनिअरिटीचा गुणधर्म लागू करू लिनिअरिटी गुणधर्माद्वारे F Lδ 2 Lu − 3Le−2t 121s 31s2s2s4ss2 तर आता दुसरे उदाहरण घेऊ जर f t2sin 2t u फंक्शन असेल तर आता आपल्याला काय माहित आहे Lsin 2t 2s222 आपल्याला काय करायचे आहे आपण फ्रिक्वेन्सी डिफरंशिएशन वापरणे आवश्यक आहे कारण आपल्याकडे t स्क्वेअर आयटम आहे आपल्याला या विशिष्ट संज्ञेचे डबल डिफरंशिएट करावे लागेल म्हणजे Fs L t2sin2t 12d2ds22s2412s2 16s243 आता जर आपल्याला गेट फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यास सांगितले तर मग आपण येथे काय पाहू शकतो हे गेट फंक्शन आहे जे दोनपासून प्रारंभ होते आणि तीनवर समाप्त होते आपण असे म्हणू शकता की हे विशिष्ट फंक्शन दोन युनिट स्टेप फंक्शनचे संयोजन आहे कसे आपण हे फंक्शन g 10ut−2−ut−3 म्हणू शकता आपण त्यांच्या संबंधित कालावधीद्वारे उशीर झालेल्या दोन्ही युनिट स्टेप फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म घेऊ शकता लॅपलास ट्रान्सफॉर्म होईल Gs10e 2ss e 3ss10se 2s e 3s आता यासह आपण आपले आजचे सत्र बंद करू या सत्रात लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या गुणधर्मांविषयी चर्चा केली आणि पुढच्या वर्गात आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या गुणनाबद्दल चर्चा करू धन्यवाद